नमस्कार मागील वर्गात आपण मेकॅनिकल सिस्टमच्या ट्रान्सलेशनल मोशनच्या मॅथॅमॅटिकल मॉडेलिंग बद्दल चर्चा केली आज आपण रोटेशनल सिस्टमच्या मॅथॅमॅटिकल मॉडेलिंग बद्दल चर्चा करू चला तर आजच्या व्याख्यानाची चर्चा सुरू करूया तर एखाद्या बॉडीचे रोटेशनल मोशन म्हणजे फिक्स्ड ऍक्सिस भवती मोशन म्हणून परिभाषित केली जाऊ शकते रोटेशनल मोशनसाठी विस्तारित केलेल्या न्यूटन मोशन लॉ मध्ये असे म्हटले आहे की फिक्स्ड ऍक्सिस भवतीचे मोमेंट्स किंवा टॉर्क चे अल्जेब्रिक सम हे इनर्शिया गुणिले ऍक्सिस भवतीचे अँग्युलर ऍक्सलरेशन असते म्हणून त्या बॉडीवर लागू असलेल्या टॉर्कची एकूण बेरीज परिभाषित केली आहे जी फिरणारी आहे आणि ती Jα J म्हणजे इनर्शिया दर्शवते आणि अँग्युलर ऍक्सलरेशन आहे तर आपण साधारणपणे रोटेशन मोशन वर्णन करण्यासाठी जे इतर व्हेरिएबल्स वापरू ते आहेत अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्यामुळे आपण जर dθdt घेतले तर आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी मिळेल आणि d2dt2 आपल्याला अँग्युलर ऍक्सलरेशन मिळेल आता रोटेशनल मोशन मध्ये सहभागी असलेल्या घटकांपैकी प्रथम आहे इनर्शिया तर इनर्शिया हा त्या घटकाची प्रॉपर्टी मानली जाते जी रोटेशनल मोशनची कायनेटिक एनर्जी साठवतो तर आपण ट्रान्सलेशनल मोशन विषयी चर्चा केली त्यासंदर्भात याचा संबंध मास m सोबत ठेवू तर येथे देखील इनर्शिया हा घटकांची प्रॉपर्टी आहे जी रोटेशनल मोशनची कायनेटिक एनर्जी साठवतो आता दिलेल्या बॉडीचे इनर्शिया रोटेशनच्या ऍक्सिस आणि डेन्सिटी च्या जॉमेट्रिक कंपोझिशन वर अवलंबून असते उदाहरणार्थ जर सर्क्युलर डिस्क चा इनर्शिया किंवा रेडियस r व मास M चा शाफ्ट असेल तर त्याच्या जॉमेट्रिक ऍक्सिस भवतीचा इनर्शिया ची व्हॅल्यू J12Mr2 म्हणून दिली जाईल आता जेव्हा टॉर्क इनर्शिया J असलेल्या बॉडीवर लागू होतो तुम्ही जर ती आकृती पहिली तर बॉडी जी रोटेट करत आहे आणि ज्याचा इनर्शियाJ आहे आणि ज्याचे डिस्प्लेसमेंट आहे आणि जेव्हा टॉर्क लागू होतो तेव्हा आपण असे इक्वेशन लिहू शकतो TtJαtJdωdtJd2θdt2 म्हणजे येथे θ अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे tअँग्युलर व्हेलॉसिटी आणि α अँग्युलर ऍक्सलरेशन आहे आता स्प्रिंग प्रमाणे लिनिअर स्प्रिंग जे आपण ट्रान्सलेशनल मोशनच्या बाबतीत पाहिले आपण टॉर्शनल स्प्रिंग देखील परिभाषित करू शकतो टॉर्शनल स्प्रिंग असे म्हणूया की आपल्याकडे टॉर्शअल स्प्रिंग कॉन्स्टन्ट K आहे जो टॉर्कमध्ये प्रति युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट मध्ये दिला जातो म्हणून जेव्हा रॉड किंवा शाफ्टचे अनुपालन दर्शवण्याचा विचार केला जाईल जेव्हा तो टॉर्कच्या अधीन लागू असेल तर टॉर्शनल स्प्रिंग हा शाफ्ट किंवा रॉडची प्रॉपर्टी आहे जी आपल्या रोटेटिंग बॉडीला जोडलेली आहे म्हणून जेव्हा आपण त्यास टॉर्क द्याल तेव्हा ते किंचित फिरते जे आपल्यास टॉर्शनल स्प्रिंगची प्रॉपर्टी देते तर आपण काय लिहाल T TtKθt या इक्वेशनद्वारे आता टॉर्क स्प्रिंग सिस्टम दर्शवली जाऊ शकते आता जर टॉर्शनल स्प्रिंग टॉर्क TP द्वारे प्रीलोड केले असेल तर वरील इक्वेशन Tt TPKθt म्हणून सुधारित केले जाऊ शकते आता ट्रान्सलेशनल मोशनच्या बाबतीत आपण जे पाहिले होते त्याप्रमाणेच या प्रकरणातही आपल्याला विविध प्रकारचे फ्रिक्शन दिसतील ते कोणते फ्रिक्शन आहेत प्रथम व्हिस्कस फ्रिक्शन आहे जो टॉर्क TtBdθdt आहे या B ला व्हिस्कस फ्रिक्शनचा कोइफिसिएंट म्हणतात मग स्टॅटिक फ्रिक्शन त्या प्रकरणात असलेले फ्रिक्शन टॉर्क Tt±Fs।0 मध्ये ऑब्जेक्ट फक्त हालचाल करणार आहे त्या बाबतीत फ्रिक्शनचे मूल्य F असे दिले जाते तसेच प्लस मायनस मूलत बॉडीमध्ये लागू असलेल्या फ्रिक्शनची दिशा दर्शवण्यासाठी वापरले जाते मग कुलॉंमचा फ्रिक्शन कुलॉंम फ्रिक्शन TtFcdθdtdθdt तर अशा प्रकारे रोटेट होणाऱ्या बॉडीवर आपण व्हिस्कस फ्रॅक्शन स्टॅटिक आणि कुलॉंम फ्रिक्शन परिभाषित करतो आता आपण एक उदाहरण घेऊ जेणेकरुन आपण मेकॅनिकल सिस्टमचे मॅथॅमॅटिकल मॉडेल कसे तयार करू शकतो ते पाहू तर या मेकॅनिकल सिस्टममध्ये आपल्याकडे शाफ्टद्वारे लोडशी जोडलेली एक मोटर आहे ज्यामध्ये फ्रिक्शन कोइफिसिएंट आहे ज्याला आपण स्टिफनेस कोइफिसिएंट K म्हणू ज्यायोगे टॉर्शनल स्प्रिंग कोइफिसिएंट परिभाषित केला जातो आता Tm म्हणजे मोटरने वापरलेले एक मेकॅनिकल टॉर्क आहे आणि JL हे इनर्शिया आहे जे असलेल्या लोडसाठी कोणत्याही t वेळी L हे डिस्प्लेसमेंट आहे मोटर इनर्शिया Jm आहे आणि व्हिस्कस फ्रिक्शन कोइफिसिएंट Bm आहे आता या प्रकरणात मोटर शाफ्टद्वारे इनर्शिअल लोडला जोडले जाते स्प्रिंग कॉन्स्टन्ट K सह आपण येथे पाहत असलेल्या दोन मेकॅनिकल घटकांमधील नॉन रिजिड जोड्यामुळे बर्याचदा टॉर्शनल रेझोनन्स कारणीभूत ठरतो जो सिस्टमच्या सर्व भागात संक्रमित होऊ शकतो आता आपण फ्री बॉडी डायग्राम कसे बनवू शकतो ते पाहू एक व्हेरिएबल जो आपण या मेकॅनिकल सिस्टमच्या बॉडी डायग्रामला परिभाषित करण्यासाठी वापरू तो म्हणजे Tm Tm हे मोटर टॉर्क आहे Bm हे मोटरचे व्हिस्कस फ्रिक्शन आहे म्हणूनच हे मोटरशी संबंधित व्हिस्कस फ्रिक्शन कोइफिसिएंट आहे K हा शाफ्टचा स्प्रिंग कॉन्स्टन्ट आहे m मोटर डिस्प्लेसमेंट आहे m मोटर व्हेलॉसिटी म्हणून दिले जाते Jm मोटर इनर्शिया आहे L आपण हे लोड डिस्प्लेसमेंट म्हणून विचारात घेऊ L लोड व्हेलॉसिटी आहे आणि JL लोड इनर्शिया आहे तर आपण सिस्टमचे फ्री बॉडी डायग्राम परिभाषित करण्यासाठी हे व्हेरिएबल्स वापरू तर मोटारच्या बाजूने जर तुम्ही फ्री बॉडी डायग्राम पाहत असाल तर तुम्हाला दिसेल की टॉर्क Tm लागू झाल्यावर आपणास व्हिस्कस फ्रिक्शन भाग तसेच स्प्रिंग टॉर्क भाग मोटर टॉर्कच्या उलट दिशेने लागू असलेला दिसेल सिस्टमची टॉर्क इक्वेशन आहेत d2mdt2 BmJmdmtdt KJmmt Lt1JmTmt Kmt LJLd2Ldt2 आता या प्रकरणात सिस्टममध्ये 3 उर्जा संचय घटक Jm JL आणि K आहेत तर आपण काय करू या प्रकरणात 3 स्टेट व्हेरिएबल्स शोधूया आपण फक्त मोटरच्या बाजूचे आणि लोड साइड फ्री बॉडी डायग्रामच्या बाबतीत पाहिलेले इक्वेशन अशी ही 2 इक्वेशन घेऊन आलो आहोत ते म्हणजे d2mdt2 BmJmdmtdt KJmmt Lt1JmTmt Kmt LJLd2Ldt2 आता असे समजू या की आपल्याकडे 3 स्टेट व्हेरिएबल्स आहेत x1tmt Ltx2tdLtdtआणि x3tdmdt तर आपण लिहू शकणारे स्टेट इक्वेशन जर आपण डिफरेन्शिएट केले तर dx1dtx3t x2 dx2tdtKJLx1tdx3dt KJmx1t BmJmx3t1JmTm आपण सिग्नल फ्लो ग्राफ वापरुन आपल्याला मिळालेली स्टेट इक्वेशन दर्शवू शकतो तर आपण त्यास कसे दर्शवू आपण स्टेट व्हेरिएबल्सची व्याख्या अशी केली आहे x1tmt Ltx2tdLtdtआणि x3tdmdt आता पहिल्या इक्वेशनसाठी तुम्हाला जे मिळेल ते dx1dtx3t x2 आहे तर येथे तुमच्याकडे x3 आहे तुमच्याकडे x2 आहे तुमच्याकडे x3 मायनस x2 आहे तर x3 चा गेन 1 असेल x2 चा गेन 1 असेल जेव्हा आपण यांची बेरीज कराल तर तुम्हाला असे dmdt dLdt मिळेल ते म्हणजेच dx1dt तर पहिल्या इक्वेशन मधून आपल्याकडे जे काही आहे ते या दोन लिंक्स आहेत तर dx2dtKJLx1t तर आपण x1 कडून गेन KJL सहित एक लूप घेऊया आणि Lयास आता कनेक्ट करू जर आपण L इंटिग्रेट केले तर आपल्याला L मिळेल जेकि x2 आहे तर आपल्याकडे एक s 1 सहित इंटिग्रेटर लिंक आहे जे 1s आहे नंतर पुन्हा जेव्हा आपण dmdt dLdt इंटिग्रेट कराल तेव्हा आपल्याला x1 मिळेल तर पुन्हा आपण 1 इंटिग्रेटर ब्लॉक तयार कराल आणि तुम्हाला x1 मिळेल आता पुढे dx3dt KJmx1t BmJmx3t1JmTmt असे इक्वेशन आहे तर आपण Tm इनपुट नोड म्हणून ठेवू आणि मग mdx3dt असे ठेवू तर आपण हे इक्वेशन वापरतो आणि लिंक्स शोधतो तर प्रथम म्हणजे KJmx1t तर x1 कडून आपल्याला KJm मिळेल आणि x3 कडून BmJm तर x3 कडून BmJm गेन सहित आपण पुन्हा लिंकला जोडतो आणि नंतर आपल्याकडे 1Jm Tm आहे तर Tm जोडलेले आहे m याच्याशी ते 1Jm गेनसह तर m हा x3 ला इंटिग्रेटर सहित कनेक्टेड आहे आता इंटिग्रेशनसह m आणि x3कनेक्ट झाले आहे आपण m चे इंटिग्रल घेतल्यास आपल्याला x3 मिळेल तर हे 3 इक्वेशन वापरुन आपण सिस्टमचे सिग्नल फ्लो ग्राफ सादरीकरण तयार केले आहे आता आपण गिअर ट्रेन बद्दल बोलूया तर गिअर ट्रेन किंवा लिव्हर किंवा पुलीवरील टायमिंग बेल्ट एक मेकॅनिकल उपकरण आहे जे सिस्टमच्या एका भागापासून दुसर्या भागात अशा प्रकारे एनर्जी प्रसारित करते की फोर्स टॉर्क व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट बदलले जाऊ शकते तर या उपकरणांना मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर मिळवण्यासाठी जुळणारे उपकरण देखील मानले जाऊ शकते आता हे आकृतीमध्ये दिसेल की दोन गिअर्स एकत्र जोडलेले आहेत जेव्हा आपण आयडियल केसचा विचार करता तेव्हा गीर्सचे इनर्शिया आणि फ्रिक्शन दुर्लक्षित केले जाते या प्रकरणात टॉर्क T1ला या गिअर्सद्वारे दुसऱ्या गिअरमध्ये ज्याचे टॉर्क T2 आहे हस्तांतरित केले जाते आता आपण T1आणि T2 मध्ये कसे संबंध निर्माण करणार तर टॉर्क T1आणि T2 आणि नंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट 1 आणि 2 आणि मग गिअरमधीलटीथ ची संख्या N1 आणि N2जे खालील तथ्यांशी संबंधित असू शकतात ज्याचे आपण एकमेकांशी संबंध जुळवू प्रथम म्हणजे गिअरच्या सरफेस वरील टीथ ची संख्या हि रेडियस r1 आणि r2 प्रमाणात असते म्हणून अशा परिस्थितीत आपण r1N2r2N1 असे परिभाषित करू कारण r1 हे N1 सोबत प्रमाणित आहे आणि r2 प्रमाणित आहे N2 सोबत याचा वापर करून आपण r1N2r2N1 यास को रिलेट करू आता प्रत्येक गिअरच्या सरफेसवर प्रवास केलेले अंतर समान आहे म्हणून आपण 1r12r2 असे लिहू आता तिसरे म्हणजे 1 गिअरने केलेले काम इतरांसारखेच आहे कारण तिथे कोणताही तोटा नाही असे गृहित धरले जाते त्या बाबतीत T11T22 तर या 3 को रिलेशन्सचा उपयोग करून आपण असे लिहू की T1T221N1N221r1r2 गिअर सिस्टमच्या बाबतीत एका बाजूकडून दुसऱ्या बाजुला असलेल्या विविध पॅरामीटर्सशी संबंधित असलेला हा सर्वात महत्त्वाचा को रिलेशन्स आहे आता प्रत्यक्षात गिअरमध्ये देखील जोडलेल्या गिअर टीथ दरम्यान इनर्शिया आणि फ्रिक्शन आहे आणि बर्याचदा त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही तर त्या प्रकरणात गिअर ट्रेनचे समतुल्य रिप्रेझेंटेशन व्हिस्कस फ्रिक्शनसह कुलॉंम फ्रिक्शन लंम्पड पॅरामीटर्स म्हणून असलेले इनर्शिया गृहीत धरल्या जाते जे आकृतीमध्ये दर्शविलेले आहे तर येथे आपल्याकडे कुलॉंम फ्रिक्शन आहेत नंतर B1 आणि B2 हे व्हिस्कस फ्रिक्शन आहेत T गिअर 1 पासून लावलेला टॉर्क आहे म्हणून विरुद्ध टॉर्क जो कि T1 आहे गिअर N1 वर लागू केले आहे आणि गिअर 2 मध्ये अनुवादित केलेला टॉर्क T2 आहे आणि त्यामधून ट्रान्सफर केलेली ऊर्जा गिअर 2 ज्या ऑब्जेक्टमध्ये J2 च्या समानचा इनर्शिया आहे आता आपल्याकडे 2 गिअर्स आहेत म्हणून आपल्याला 2 टॉर्क इक्वेशन आवश्यक आहेत तर गिअर 2 साठी आपण काय लिहू T2tJ2d22dt2B2d2dtFc222 आता आपण फर्स्ट साईडला कोणते टॉर्क इक्वेशन लिहू लागू केलेला टॉर्क आहे TtJ1d21tdt2B1d1tdtFc111T1 आता गियर 1 आणि गिअर 2 संबंधित आपल्याकडे हे 2 इक्वेशन आहे मागील को रिलेशन्सचा वापर करून T1tN1N2T2tN1N22J2d21dt2N1N22B2d1dtN1N2Fc222 तर हे सूचित करते की गिअर ट्रेनच्या एका बाजू पासून दुसर्या बाजूला इनर्शिया फ्रिक्शन कंप्लायन्स टॉर्क व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट रिफ्लेक्ट करणे शक्य आहे जेव्हा आपण हे इक्वेशन पहाल तेव्हा आपण ही इक्वेशन्स ट्रान्सफॉर्मरच्या इक्वेशन संदर्भात जुळवून घेऊ जी आपण पूर्वीच्या चर्चेमध्ये काढली आहेत जेणेकरून आपण हे देखील पाहू की ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत पाहिल्याप्रमाणे आपण ऊर्जा एका बाजूकडून दुसर्या बाजूस ट्रान्सफर करतो तसेच गिअर ही एक मेकॅनिकल सिस्टम आहे जी ऊर्जा एका बाजूकडून दुसर्या बाजूस ट्रान्सफर करते तर या मार्गाने आपण पाहू की ट्रान्सफॉर्मर्सच्या इलेक्ट्रिकल सिस्टम प्रमाणे गिअर्सची मेकॅनिकल सिस्टम जवळपास सारखीच आहे आता गिअर 2 ते गिअर 1 पर्यंत रिफ्लेक्ट करताना आपण मिळविलेले खालील प्रमाणांची अशा प्रकारे व्याख्या करू त्याचे इनर्शिया म्हणजे N1N22J2 व्हिस्कस फ्रिक्शन कोइफिसिएंट N1N22B2 आहे N1N2T2 टॉर्क आहे गियर 1 नुसार अँग्युलर डिस्प्लेसमेंट N1N22 म्हणून आहे त्याचप्रमाणे अँग्युलर व्हेलॉसिटी आपण गिअर 1 मध्ये एका बाजूने रूपांतरित करतो ते आहे N1N22 कुलॉंम फ्रिक्शन कोइफिसिएंट आहे N1N2Fc222 तर जर आपण त्या सर्व घटकांच्या समतुल्य गोष्टीचा विचार केला तर आपण एकूण टॉर्क T काय लिहू तर आपण TtJ1ed21tdt2B1ed1tdtTF असे ठेऊ TFसमतुल्य कुलोम्ब टॉर्क आहे तर J1eJ1N1N22J2 B1eB1N1N22B2 आणि TFFc111N1N2Fc222 जर तुम्ही ही इक्वेशन्स पाहिली तर तुम्ही सहजपणे यांना को रिलेट करू शकतात ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत देखील जेव्हा तुम्ही रेसिस्टन्स आणि रिऍक्टन्सची व्हॅल्यू सेकंडरी साईड पासुन प्रायमरी साईडला ट्रान्सफर करता तेव्हा आपणास समान प्रकारचे संबंध दिसतील गिअर 2 ते गिअर 1 च्या विविध प्रॉपर्टीजचे रिफ्लेक्शन जे आपण गिअरच्या या प्रकरणात पहिले तर अशा प्रकारे आपण असे म्हणू की ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत गिअरची व्यवस्था इलेक्ट्रिकल सिस्टमशी जवळपास एकरूप आहे तर याद्वारे आपण आपली आजची चर्चा इथे थांबवत आहोत या चर्चेमध्ये आपण प्रामुख्याने रोटेशन मोशनवर लक्ष केंद्रित केले तर पुढील व्याख्यानापासून आपण इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल सिस्टम मधील को रिलेशन्सबद्दल चर्चा करू जेणेकरून आपल्याला हे समजू शकेल की इलेक्ट्रिकल सर्किटच्या सहाय्याने मेकॅनिकल सिस्टमचे समतुल्यपणे कसे रिप्रेझेंटेशन केले जाऊ शकते धन्यवाद